प्रिय विद्यार्थ्यांनो आपण सर्वजण एमओओसी म्हणून ओळखला जाणारा प्रचंड खुला ऑनलाईन अभ्यासक्रम ज्याने ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या जगात शाळा व महाविद्यालयीन स्तरांतील विद्यार्थी शिक्षक कार्यरत व्यावसायिक आणि इतर उत्सुक शिकणारे यांचा समावेश करून प्रचंड प्रमाणात आणि विविधतेत बदल केला आहे यापैकी काही एमओओसी शिकाऊ केंद्रित शिक्षणशास्त्रांचा जे विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा उत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी दर्शविले गेले आहेत त्याचा वापर करतात या सत्रात आपण आमच्या शिकाऊ केंद्रित एमओओसी माध्यमात जाऊ ज्याला एलसीएम नमुन्याचा वापर देखील म्हटले जाते आपण या अभ्यासक्रमाच्या स्वरुपाचा आणि अनुक्रमाचा आढावा घेऊ ज्यामुळे अर्थातच आपल्याला या अभ्यासाची दिशा समजून घेणे सोपे होईल आपण यावर अधिक चर्चा करण्यापूर्वीप्रतिबिंबित स्थानाने सुरूवात करू शिकाऊ केंद्रित एमओओसीच्या काही वैशिष्ट्यांची यादी करा ज्याचा अनुभव तुम्ही दुसर्या अभ्यासक्रमात घेतला असेल किंवा आपण वस्तुनिष्ठपणे भाकीत करू शकता या प्रतिबिंब स्थानाला उत्तर देण्यासाठी आपण व्हिडिओला येथे थांबवू शकता आपण विविध पध्दती जसे लहान व्हिडिओ व सराव प्रश्न सक्रिय चर्चा मंच शिक्षकांशी वारंवार संवाद साधणे त्वरित अभिप्राय आणि अतिरिक्त शिक्षण संसाधने घेऊन आला असाल यात सर्व संबंधित शिक्षण केंद्रीय धोरणे आहेत आणि आपण ही सर्व धोरणे व आपल्या शिकाऊ केंद्रित एमओओसी नमुन्यामध्ये विचारात घेतले आहेत शिकाऊ केंद्रित एमओओसी मॉडेलमधील शिक्षण क्रिया शिकणार्यांच्या दृष्टीकोनातून तयार केल्या आहेत आणि त्यांच्या शिक्षणाच्या गरजा सोडवण्यासाठी विविध शिकवणार्यांची ध्येये आणि आवडी यांचा समावेश आहे नमुन्यामध्ये चार शिकाऊ केंद्रित रचनात्मक घटक आहेत त्याच्या मध्ये संवाद शिकणे याला एलईडी असे सुद्धा म्हणतात क्रियाकलाप करून शिकणे ज्याला एलबीडी म्हणूनही ओळखले जाते शिक्षण विस्तार मार्ग जे एलएक्सटी म्हणून देखील ओळखले जाते आणि शिकाऊ अनुभव संवाद ज्याला एलएक्सआय म्हणून ओळखले जाते आपण आता यापैकी प्रत्येक रचनात्मक घटकावर तपशीलवार चर्चा करू संवाद शिकणे किंवा एलईडी शिकाऊ संवादाद्वारे संकल्पना संपादनास प्रोत्साहित करते प्रत्येक एलईडीमध्ये एक लहान व्हिडिओ असतो जी तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या अभिव्यक्ती प्रतिबिंबित ठिकाणांसह स्पष्ट व्यक्त करण्यासाठी सूक्ष्म सराव करण्यासाठी किंवा प्रतिबिंबित करण्यासाठी वैचारिक ज्ञान प्रदान करते अशा प्रकारे या एलईडींशी संवाद साधताना आपण आपला विचार व्यक्त करता आणि तर्क व्यक्त करता आता अभ्यासक्रम प्रवेशिकावर तुम्हाला हे एलईडी कुठे मिळतील अभ्यासक्रमाच्या मुख्यपृष्ठावर जेव्हा आपण अभ्यासक्रमाची रूपरेषा खाली सरकवता तेव्हा डावीकडील प्रवेशिकावर अभ्यासक्रमाची आठवड्यानुसार रूपरेषा दिसते एकदा आपण इच्छित आठवड्यावर क्लिक केल्यास त्या आठवड्यात आपल्याला सर्व शिक्षण संवाद क्रमाने क्रमांकित केलेले सापडतील उदाहरणार्थ पहिल्या आठवड्यासाठी येथे एलईडीला एलईडी १ १ एलईडी १ २ आणि अशाप्रकारे क्रमांकित केले गेले आहे जेव्हा आपण यापैकी कोणत्याही एलईडीवर क्लिक करता तेव्हा संबंधित एलईडी उघडेल आधी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक एलईडी मध्ये एक प्रतिबिंब ठिकाण असेल आपल्या प्रतिबद्धता आणि शब्दांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण येथे थांबा आणि आपण एलईडी सुरू ठेवण्यापूर्वी प्रश्नास किंवा क्रियेस प्रतिसाद द्या जिथे शिक्षक सामान्य अपेक्षित प्रतिसादांना संबोधित करतात आणि उर्वरित संकल्पना आणि एलईडी भागांचा सारांश देतात प्रत्येक एलईडी नंतर 'करून शिकणे' ज्याला एलबीडी क्रियाकलाप असेही म्हणतात ते येतं या एलबीडी विना श्रेणी केलेले रचनात्मक मूल्यांकन उपक्रम आहेत जे आपल्याला वारंवार सराव करण्यासाठी आणि अधिकाधिक संधी देतात आपले शिक्षण लागू करा आणि आपल्या कार्यावर अभिप्राय प्राप्त करा आता आपल्याला हे एलबीडी कोठे सापडतील आठवड्याप्रमाणे पुन्हा एकदा डावीकडील चौकटीवर प्रत्येक संबंधित एलईडीनंतर तुम्हाला संबंधित एलबीडी लगेच सापडतील जसे आपण येथे पहात आहात एलईडी १ १ नंतर लगेचच एलईडी १ १ साठी सराव प्रश्न आहेत आणि इतर सर्वांसाठी तसेच सराव प्रश्न आहे जेव्हा आपण येथे कोणत्याही एलबीडीवर क्लिक करता संबंधित एलबीडी क्रियाकलाप येथे उघडेल जे तत्काळ उपयोजन करण्याची किंवा ज्ञान एकत्रिकरणाची संधी प्रदान करते आपण प्रयत्न करीत असताना आणि आपली उत्तरे प्रस्तुत करताना आपल्याला त्वरित विधायक आणि तर्कसंगत अभिप्राय प्राप्त होतील जे तुम्हाला तर्क समजून घेण्यासाठी आणि शिक्षणात सुधार करण्यासाठी मदत करतील शिक्षण विस्तार मार्ग किंवा एलएक्सटी ही शिकणार्या विद्यार्थ्यांच्या विविधतेकडे एमओओसी आणि त्यांच्या शिकण्याची आवश्यकता यांच्याकडे लक्ष देणारी यंत्रणा आहे एलएक्सटीमध्ये अनेक प्रकारच्या संसाधने जसे की वाचन व्हिडिओ किंवा लिंक असतील पण विशिष्ट ध्येय जसे की पूर्वतयारी सुनिश्चित करणे किंवा आपल्या विद्यमान ज्ञानाची रुंदी वगैरे यांचा पण समावेश असेल या एलएक्सटी पाठोपाठ वर्गीकृत आत्मसात प्रश्नोत्तरे असून आपल्याकडे एक्यू असे म्हणतात ते संकल्पना आत्मसात केली का याची खात्री करण्यासाठी आहेत आपल्याला हे एलएक्सटी कोठे सापडतील पुन्हा एकदा अभ्यासक्रमाच्या बाह्यरेखा चौकटीमध्ये आपल्याला आठवड्यासाठी एक स्वतंत्र घटक सापडेल ज्यामध्ये आठवड्याच्या सर्व एलएक्सटी असतील प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन एलएक्सटी संसाधने असतील प्रत्येक आठवड्यात पुरविल्या जाणार्या या सर्व संसाधनांचा अनुभव घेण्यासाठी आपले स्वागत आहे तथापि श्रेणीच्याच्या हेतूं साठी आपल्याला केवळ एक एलएक्सटीमधून जाणे आणि संबंधित प्रश्नोत्तर आत्मसात करणे आवश्यक आहे प्रत्येक आठवड्यात आपल्याला समान घटकाच्या सुरूवातीस संबंधित एलएक्सटी आणि एक्यू साठी सूचना आणि माहिती देखील मिळेल जेव्हा आपण यापैकी एका एलएक्सटी वर क्लिक करता आपल्याला त्या विशिष्ट एलएक्सटी विषयी तपशीलवार माहिती मिळेल जेणेकरून आपण यावर अधिक शिकू इच्छित आहात किंवा नाही याचा आपण निर्णय घेऊ शकता येथे पाहिल्या प्रमाणे या एलएक्सटी १ १ मध्ये एखाद्या विषयावरील प्रारंभिक पुनरावलोकनांच्या दुव्यांची यादी आहे आपण नंतर आपल्या स्वतःच्या पसंतीच्या एलएक्सटीमधून बघून झाल्यावर तुम्ही आत्मसात प्रश्नोत्तर घेण्यास पुढे जा संबंधित आत्मसात प्रश्नोत्तर किंवा एक्यू संबंधित एलएक्सटी नंतर ताबडतोब ठेवलेल्या आहेत आपण यापैकी एखाद्या एक्यूझवर क्लिक केल्यावर विशिष्ट एलएक्सटीवर आधारित प्रश्न असलेले प्रश्नोत्तर उघडले जातील आपण अनेक वेळा एक्यू सोडवण्याचा प्रयत्न करू शकता तथापि अंतिम मुदतीपूर्वी सोडवलेल्या अंतिम प्रश्नोत्तराचे गुण अंतिम श्रेणीकरणासाठी गृहीत धरले जातील शिकण्याचा अनुभव संवाद किंवा एलएक्सआयची समजशील शिकवण्यासाठी केंद्रित चर्चेतून नियोजित केली आहे एलएक्सआयमध्ये एका केंद्रित प्रश्नाचा समावेश असेल जे दिलेल्या विषयावर आपल्या चर्चेचे मार्गदर्शन करेल आणि म्हणून विखुरलेल्या चर्चासत्राला प्रतिबंधित करेल तो आपली विविध दृश्ये किंवा अनुभव मिळवण्यात मदत करेल शुद्ध शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतरांचे अहवाल पहात आणि त्यांना प्रतिसाद देऊन आपल्या सर्वांसमोर संवाद साधण्यास आम्ही आपल्याला प्रोत्साहित करतो एलएक्सआय मध्ये लक्ष केंद्रित प्रश्न आणि त्यानंतरच्या चर्चेनंतर लहान वर्गीकरण क्रियाकलाप होते ज्याला प्रतिबिंब प्रश्नोत्तर किंवा आरक्यू म्हणतात त्यांचा उपयोग चर्चामंचात आपला सहभाग सुनिश्चित करण्यासाठी होतो या प्रश्नोत्तरामध्ये चर्चामंचावरील आपल्याला संबंधित विशिष्ट प्रश्नांची उत्तरे आपल्या अनुभवावरून देऊन आपल्या एलएक्सआय परस्परसंवादांवर चिंतन करण्याची आवश्यकता आहे एलएक्सआय पर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे मुख्यपृष्ठावर अभ्यासक्रमातील प्रश्न विचारा जे तुम्हाला चर्चा मंचात घेऊन जाईल तसेच गटामध्ये कसे सामील व्हावे याबद्दल तपशील आणि चर्चामंचात भाग घेण्यासंबंधी अभ्यासक्रमाच्या सर्वसाधारण सूचनांनुसार बाह्यरेखा प्रदान केले गेले आहे आणि एलएक्सआयवर पोहोचण्याचा दुसरा मार्ग पुन्हा डाव्या चौकटीमध्ये असलेल्या अभ्यासक्रम बाह्यरेखाद्वारे आहे प्रत्येक आठवड्यात एलएक्सआय देखील एलएक्सटी प्रमाणेच त्याच चौकटीमध्ये असतात आपण त्यावर क्लिक केल्यास संबंधित एलएक्सआयच्या पृष्ठावर पोहोचेल ज्यामध्ये केंद्रित प्रश्नाचे वर्णन आणि टिप्पण्या करण्याच्या आणि सहभाग्यांशी चर्चा करण्याच्या सूचना देखील असतील आम्ही आपल्या मित्रांनी पाठवलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देऊन मंचामध्ये योगदान देण्यास आपणास प्रोत्साहित करतो यामुळे या अभ्यासक्रमामधील आपल्या शिक्षणाचा अनुभव आणखी वाढेल त्या आठवड्याचा एलएक्सआयवर आधारित प्रतिबिंब प्रश्नोत्तरे नंतर लगेचच समान चौकटीमध्ये संबंधित आठवड्यात सापडतील एकदा आपण प्रतिबिंब प्रश्नोत्तरांवर क्लिक केल्यास आपल्यासाठी प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यासाठी उपलब्ध होतील पुन्हा ही प्रश्नोत्तरे अनेक वेळा प्रयत्न करून सोडवता येतील तथापि अंतिम मुदतीच्या आधी सोडवलेले प्रश्न शेवटच्या श्रेणीकरणासाठी विचारात घेतले जातील आपल्याकडे दर आठवड्याला श्रेणीबद्ध ज्ञान प्रश्नोत्तरे असतील जे संपूर्ण आठवड्यात शिकवलेल्या संकल्पनांवर आधारीत असतील तुम्हाला अभ्यासक्रमाचा रेखा चौकटीमध्ये त्या आठवड्याची ज्ञान प्रश्नोत्तरे पुन्हा सापडतील जिथे लएक्सटीज एक्यूज एलएक्सआय आणि आरक्यू उपलब्ध आहेत एकदा आपण प्रतिबिंब प्रश्नोत्तरांवर क्लिक केल्यास आपल्यासाठी प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यासाठी उपलब्ध होतील आत्मसात प्रश्नोत्तरे आणि प्रतिबिंब प्रश्नोत्तरांसारखेच पुन्हा ही प्रश्नोत्तरे अनेक वेळा प्रयत्न करून सोडवता येतील तथापि अंतिम मुदतीच्या आधी सोडवलेले प्रश्न शेवटच्या श्रेणीकरणासाठी विचारात घेतले जातील एकूणच वर्गवारीच्या धोरणावर सविस्तर सूचना आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर माहिती प्रसिद्ध पत्रकामध्ये उपलब्ध आहे जे सामान्य सूचनांच्या चौकडी मध्ये ठेवलेले आहे आम्ही आशा करतो की या बैठकीनंतर आपण आगामी अभ्यासक्रमाच्या रचनेशी आणि त्याचे घटक जे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिशा दर्शन करण्यात मदत करतील त्यांच्याशी परिचित होऊ शकता आपल्याकडे आणखी काही प्रश्न असल्यास अभ्यासक्रमाच्या स्वरूपाबद्दल गोंधळ असल्यास कृपया त्यांना मंचावर प्रश्न विचारण्यासाठी असलेल्या ठिकाणी क्लिक करून अजिबात संकोच न करता प्रश्न विचारा आणि अभ्यासक्रमाचा संघ लवकरात लवकर आपल्या प्रश्नांची उत्तरे देईल धन्यवाद